एक गोष्ट जी बर्याचदा गांभीर्याने पाहिले जात नाही परंतु आपल्या दृष्टीकोनातून इंडस्ट्री 4 0 चे अनुपालन करण्यासाठी ज्ञानाधाराची मदत घेणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्ञानाधार हा त्याच इंडस्ट्री मधील आधीच्या उत्पादन प्रक्रियेतून इतर युनिटच्या उत्पादन प्रक्रियेतून किंवा एकसमान उत्पादन प्रक्रियेचा अवलंब केलेल्या इतर इंडस्ट्रीज कडून मिळवला जाऊ शकतो तर हा ज्ञानाचा आधार खूप उपयुक्त आहे म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या मंचाची आवश्यकता आहे की जे ज्ञान सामायिकरण करणारी यंत्रणा तयार करण्यास मदत करेल सहयोग मंच फार महत्वाचे आहेत आणि या व्याख्यानामध्ये आपण प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेन्ट बद्दल बोलू तुम्ही पीएलएम म्हणजे प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेन्ट मध्ये ऑटोमेशन कसे प्राप्त करू शकता की ज्यातून इंडस्ट्री 4 0 ची उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकले जाईल तर पुढच्या काही वेळात यापैकी काही वैशिष्ट्ये त्यांची उच्च स्तरीय समज हे पाहू तर सहयोग मंच काय आहे तर मुळात आपण एका मंचाबद्दल बोलत आहोत जे एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असू शकते जे सॉफ्टवेअर हार्डवेअर प्लॅटफॉर्म असू शकते जे कर्मचार्यांना माहिती सामायिक करण्यास आणि विशिष्ट व्यवसाय समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते तर कर्मचारी सहयोग मंच वापरुन आपापसा मध्ये माहिती सामायिक करू शकतात या सहयोग मंचांच्या वापरामुळे एका उद्योगातील कर्मचारी दुसर्या उद्योगातील कर्मचार्यांशी माहिती सामायिक करू शकतात तसेच ही गोष्ट तुम्ही सामान्यीकृत करू शकता आणि भिन्न परिस्थितीमध्ये वाढवूही शकता तर सहयोग मंच मूलत असे मंच तयार करण्याबद्दल बोलत आहेत की जे ज्ञान सामायिकरणात समाविष्ट केले जातील हे मंच ज्ञानाचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जातील ज्ञान व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रक्रियेच्या नूतनीकरणासाठी व्यवसायामध्ये अशा मंचाचा समावेश केला जाईल आणि भविष्यात या व्यवसाय प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारित करतील तर हेच सर्व करण्यासाठी सहयोग मंच मदत करतील तर सहयोग मंच काय आहे सहयोग मंच तयार करण्यासाठी काही भिन्न दृष्टीकोन आहेत इथे बिझनेस सोशिअल लेअर मध्ये एक सोशिअल लेअर कॉम्पोनन्ट समाविष्ट केला आहे कारण आपण अशा कर्मचार्यांबद्दल व वापरकर्त्यांविषयी बोलत आहोत की जे या मंचांच्या मदतीने त्यांचे विविध ज्ञान सामायिक करतील सोशिअल लेअर कॉम्पोनन्ट हा व्यवसायाच्या वापराच्या तरतूदीने एकत्रित आणि समाकलित केले गेला आहे परंतु तेव्हा आपल्याला एक प्रकारचे मंच आवश्यक आहे तर आपल्याला काही प्रकारचे साधन आवश्यक आहे जे की विद्यमान उत्पादने किंवा नवीन उत्पादनांमध्ये समाकलित केले जाऊ शकते जे विकसित केले जात आहेत किंवा उद्योगात विकत घेतले किंवा रोपीत केले गेले आहेत तर बिझनेस कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म मध्ये काही सामान्य विशेषता आहेत हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म्स सहज उपलब्ध असावेत आणि हे वापरण्यास सुलभ असले पाहिजे आणि त्यांना काही परिचित फंक्शन आवश्यक आहे जे संघ सदस्यांमधील किंवा विविध संघांमधील सहकार्यात मदत करते अशा एका मंचास प्रो वर्क फ्लो असे नाव दिले आहे जे सहसा उद्योगांमध्ये वापरले जाणारे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म चे नाव आहे तर हा वेब बेस्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे जो व्यवस्थापकांसाठी बनवला आहे आणि मग हे मंच मुळात कर्मचार्यांना सहयोग करण्यास उत्पादन प्रक्रियेतील प्रकल्प वितरणामध्ये व प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यास मदत करते तर हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म चे एक उदाहरण आहे हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म कसे कार्य करेल ते मी आपल्याला सांगते तर आपण एक कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म बद्दल बोलत आहोत हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म ज्ञान संकलित करण्यात मदत करेल तर या ज्ञानाचा वापर ज्ञान व्यवस्थापनात केला जाईल तर मूलभूतपणे जे घडत आहे ते हे की कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म मदत करीत आहे किंवा ते ज्ञान व्यवस्थापन सक्षम करीत आहे तर हे ज्ञान व्यवस्थापन भिन्न इंडस्ट्री एजंट्स साठी महत्वाचे आहे तसेच इतर इंडस्ट्री एजंट्स असू शकतात तर हे इंडस्ट्री एजंट्स आपापसात माहिती सामायिक करीत असतील आणि ते व्यवसायाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करत असतील तर हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म असे काम करते आणि त्यातील ज्ञान व्यवस्थापन पैलूशी त्याचा असा संबंध आहे तर मूलतः काय घडत आहे की ही कल्पना प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने आहे या बिझनेस मॅनुफॅकट्युरिंग प्रोसेस ची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आहे आणि पुढे उद्योग 4 0 ची एकूण उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आहे आपण असे म्हणत आहोत की हे कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म उपयुक्त असल्याचे आढळले तर कॉलॅबोरेशन प्रॉडक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे ती वाढविली जाणार आहे तर कॉलॅबोरेशन प्रॉडक्टिव्हिटी वाढीचे चार वेगवेगळे पैलू आहेत आणि आयटी सत्याचा एकल स्रोत औद्योगिकीकरण आणि समन्वय यासारख्या विविध मुख्य भागांच्या मदतीने हे सक्षम केले जाईल आता पुढील काही मिनिटांत या प्रत्येकाकडे थोड्याशा तपशीलात पाहूया आयटी आयटी च्या प्रसारासाठी तर मुळात जे घडले तेच आपल्याला ठाऊक आहे की संगणक संगणकीय उपकरणांचा गेल्या काही दशकांत आपल्या आर्थिक वाढीवर खूप परिणाम झाला आहे आणि जगभरातील विविध कंपन्यांच्या भांडवली साठ्यामध्ये आणि समभागांमध्ये वाढ झाली आहे तर या संगणकीय शक्तीच्या मदतीने जगभरातील या उद्योगांना जागतिक माहिती तंत्रज्ञान जागतिक माहिती प्रणालींचा विचार करणे आणि त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे तर साठवण क्षमता व उच्च गतीची संगणकीय क्षमता वाढली आहे आणि दिवसेंदिवस ती आणखीनच वाढत आहे तर या आयटी प्रसाराने मुळात कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आवश्यक असलेले संगणकीय मंच बनवण्यास मदत केली आहे सत्याचा एकल स्त्रोत म्हणजे आपण एकाच रिपॉझिटरी बद्दल बोलत आहोत जिथे सर्व डेटा संग्रहित केला जाईल तर मूलत आम्ही डेटा मॉडेल आणि इन्फॉर्मेशन मॉडेल बद्दल बोलत आहोत जे प्रत्येक डेटा घटकास एकदाच संचयित करण्यास मदत करेल तर सत्याच्या या एकल स्त्रोताने योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे तर संपूर्ण प्रॉडक्ट लाईफ सायकल मध्ये सत्याचा एकल स्रोत लक्षात घेणे आवश्यक आहे आणि हे फार महत्वाचे आहे औद्योगिकीकरण तर ही मूलतः व्हर्चुअल जग आणि भौतिक वातावरण यांच्यातील जोडणी आहे तर भौतिक वातावरण हे व्हर्चुअल जगाशी सायबर फिजिकल सिस्टम चा वापर करून जोडले आहे की ज्यावर आपण आधी बोललो आहोत आणि या सायबर फिजिकल सिटीम्स संगणक सेन्सर्स अॅक्ट्युएटर्स सहित सुसज्ज आहेत तर या प्रणालींना अंतर्ज्ञानी आणि स्व प्रभावी घटक स्वतः मध्ये टाकून घेण्याची आवश्यकता असेल तर हा यातला औद्योगीकरणाचा पैलू आहे तर समन्वय हा मूलतः हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की इथे एकाच व वेगवेगळ्या उद्योगांमधील अनेक इंडस्ट्री एजंट्स मध्ये मजबूत समन्वय आहे वगैरे जेणेकरून पुढे कॉलॅबोरेशन प्रॉडक्टिव्हिटी आणखी वाढविली जाऊ शकते समन्वय दोन चरणात सुरू केले जाऊ शकते पहिल्या चरणात आपण एक नेटवर्क स्थापित करू शकतो जे की संपूर्ण लक्ष्यासह संप्रेषण करते आणि दुसर्या चरणात डीसेंट्रलाइज सिस्टीम निर्णय घेणार्यांना अधिकार प्रदान करते तर समन्वयाच्या संदर्भात आपण बोलत असलेले हे नेटवर्क कर्मचार्यांच्या देवाणघेवाणीस प्रोत्साहित करून किंवा विविध कर्मचार्यांमधील स्मार्ट उपकरणांचा वापर करून राखले जाते कारण जर आपण आपल्या कर्मचार्यांना वेगवेगळ्या स्मार्ट उपकरणांनी सुसज्ज केले तर कर्मचार्यांच्या भौतिक देवाणघेवाणीची गरज नसेल एकाच किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या कर्मचार्यांमध्ये अधिकाधिक समन्वयासाठी या माहितीची देवाणघेवाण कायम ठेवली जाऊ शकते आता आपण त्यातील प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट चा पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट हे नाव जसे सूचित करते तशी ही संज्ञा खरोखरच उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी संज्ञा आहे तर हे एखाद्या उत्पादनाबद्दल प्रॉडक्ट लाइफसायकल च्या विषयी आयडीएशन पासून डिप्लॉयमेंट पर्यंत सांगते ही उत्पादनाची संपूर्ण लाइफसायकल प्रॉडक्ट लाइफसायकल मध्ये हस्तगत केली जाते तर हे प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट कंपनीच्या उत्पादनांसाठी व्यवस्थापन प्रणालीचे कार्य करते पीएलएम हे उत्पादनाला एका भागापासून ते त्या उत्पादनाच्या संपूर्ण पोर्टफोलिओ पर्यंत पूर्णपणे हाताळते प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टम ची उदाहरणे म्हणजे सीआयएस कॉम्पुटेशनल इंटेलिजन्स सिस्टीम आणि इतर बर्याच वेगळ्या उद्योग विशिष्ट पीएलएम प्रणाली आहेत ज्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात तर मूलतः अशा पीएलएम प्रणाली आहेत ज्या बर्याच लोकप्रिय आहेत प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट चे मुख्य उद्दीष्ट म्हणजे उत्पादनाच्या उत्पन्नाची जास्तीत जास्त वाढ करणे उत्पादनाशी संबंधित खर्च कमी करणे आणि उत्पादनांचे मूल्य वाढविणे तर अर्थातच आपण समजू शकता की ही अतिशय आकर्षक वैशिष्ट्ये आहेत ज्यांची अंमलबजावणी करणे इंडस्ट्री 4 च्या दिशेने जाण्यासाठी इंडस्ट्री 4 ची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ऑटोमेशन उद्दीष्टे सुधारण्यासाठी आवश्यक आहे तर पी एल एम मध्ये हे पी म्हणजे उत्पादन तर उत्पादन ही मुळात उद्योगातील मध्यवर्ती थीम असते सर्व काही उत्पादनांवर आणि प्रक्रियेभोवती नियंत्रित होते तर पी हा उत्पादनाशी संबंधित आहे जे मुळात उद्योगांमध्ये पीएलएममधील विचारांचे मध्यवर्ती एजंट आहे तर उत्पादन हे कंपनीच्या उत्पन्नाचे मूळ आहे तर हा पी अर्थातच मी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट चा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि आपण समजू शकतो की आपल्याकडे उत्पादन नसल्यास आपल्याकडे त्याची सेवा नसते तर प्रत्येक सेवा मुळात त्या उत्पादनाशी जोडलेली असते प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनॅजमेण्ट चा एल म्हणजे लाइफसायकल एल चा अर्थ लाइफसायकल असा आहे आणि पीएलएम च्या लाइफसायकल मध्ये पाच वेगवेगळे भाग किंवा टप्पे आहेत तर एक म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणजे व्हिज्युअलायझ स्पष्टीकरण समजणे वापर आणि नंतर डिस्पोज करणे तर व्हिज्युअलायझ म्हणजे कल्पना करणे कल्पनेचे स्पष्टीकरण करणे कल्पना समजून घेणे कल्पना लक्षात घेणे सिस्टमला आधार देणेउत्पादन तयार करणे आणि नंतर उत्पादनात डिस्पोज करणे तर कोणत्याही उत्पादनाच्या लाइफसायकल मधील हे वेगवेगळे पाच भाग किंवा टप्पे आहेत मी सांगत होतो त्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन हे संकल्पनेशी संबंधित आहे उत्पादनासंदर्भात लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना असतात तर ते या उत्पादनाला व्हिज्युअलायझ करतात की जो एक कल्पना करण्याचा भाग आहे पुढे आहे स्पष्टीकरण ही कल्पना एखाद्या प्रकारे एखाद्या स्वरूपा मध्ये रूपांतरित केली जावी जो की मुळात स्पष्टीकरणाचा भाग आहे जाण किंवा समज हे मुळात मागील टप्प्याच्या शेवटी आहे उत्पादन त्याच्या अंतिम स्वरूपात तयार केले जाणार आहे आणि मग वापर किंवा मदत म्हणजे ग्राहक मुळात या उत्पादनाचा वापर मदतीच्या टप्प्यात करण्यास सुरवात करतो आणि मग एकदा ते वापरले गेले की ते कंपनीसाठी निरुपयोगी बनते मग त्या उत्पादनास सेवानिवृत्त व्हावे लागते तर आपण या सर्व गोष्टींबद्दल का बोलत आहोत आपल्याला कोणत्याही प्रॉटडक्ट लाइफसायकलचे भिन्न टप्पे समजण्याची गरज आहे पीएलएम मधील एम म्हणजे व्यवस्थापन तर प्रोडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट मध्ये एम म्हणजे मॅनेजमेंट व्यवस्थापन आपण येथे उत्पादन व्यवस्थापनाबद्दल बोलत आहोत जिथे समन्वयाची विचारपद्धती आणि उत्पादनाशी संबंधित उपकरणाच्या संस्था ज्या की भिन्न उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेची अंमलबजावणी करणे आणि नियंत्रणाचा परिणाम घेणेतर पीएलएम च्या व्यवस्थापकीय पैलून मधील या काही विविध महत्त्वाच्या बाबी आहेत तर पीएलएमच्या व्यवस्थापन पैलूची संपूर्ण कल्पना ही आहे की एखादे उत्पादन चांगले कार्य करते याची खात्री करुन घ्यावी त्याचे आयुष्यभर व्यवस्थापन केले जाईल आणि हे व्यवस्थापन कंपनीला याची हमी देते की उत्पादन हे कंपनीसाठी नफा मिळवेल इंडस्ट्री 4 च्या दृष्टीने कार्यक्षमता सुधारणे प्रभावीपणा आणणे गरजेचे आहे ते साध्य करण्यासाठी ऑटोमेशन चा वापर करणे आवश्यक आहे तर पीएलएम मधील ऑटोमेशन ही एक गोष्ट आहे ज्यासाठी उद्योगांना कम्प्युटर्स अलोन एम्बेडेड सिस्टम सायबर फिजिकल सिस्टम यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मदतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे पीएलएम च्या ऑटोमेशनमधील ही कार्यक्षमता आणि प्रभावीपणा सुधारण्यासाठी सर्वकाही एकत्रित घेतले जाणे आवश्यक आहे तर पीएलएम ची ही कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढत्या महसुलासह बाजारपेठेतील वाटा आणि बाजाराचे आकार सुधारते इंडस्ट्री 4 0 साठी पीएलएमची ही काही व्यवसाय उद्दीष्टे आहेत आर्थिक कामगिरी जी सहाजिकपणे बाजाराचा वाटा वाढविण्याबाबत बाजाराचा महसूल वाढविण्याबाबत विकासाची किंमत कमी करण्याविषयी बोलते मुळात वेळ कपात करणे प्रोजेक्टची वेळ कमी करणे फायदेशीर वेळ कमी करणे गुणवत्ता सुधारणे दोष दर कमी करण्याविषयी बोलते ज्याचा अर्थ असा आहे की या भिन्न उत्पादनांमध्ये उत्पादन दोष असण्याचा दर तर तो दर कमी झाल्याने ग्राहकांचे समाधान वाढत आहे वगैरे हे मुळात पीएलएम च्या व्यवसाय उद्दीष्टांच्या गुणवत्तेचे पैलू सुधारत आहेत आणि व्यवसायाची एकूण सुधारणा उत्पादनाच्या रिलिझमधील डिले टाईम कमी करुन कॉन्फिगरेशन ची 100 अनुरूपता सुनिश्चित करणे 100 ग्राहकांचे समाधान सुधारणे ही सर्व पीएलएम ची इंडस्ट्री 4 0 साठी भिन्न उद्दीष्टे आहेत जर आपण पीएलएमबद्दल बोलत असु तर आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तर यापैकी काही भिन्न बाबी पाहू तर आपण इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात पीएलएमच्या व्याप्तीबद्दल बोलूया तर सर्वप्रथम तुम्हाला उत्पादन डिझाइन करणे आवश्यक आहे मग हे उत्पादन त्याच्या अंतिम स्वरूपामध्ये रूपांतरीत केले जावे डिझाइन चे रूपांतर उत्पादनाच्या भौतिक स्वरूपात केले जाईल आणि नंतर हे उत्पादन दिले जाईल तर हे सर्व मुळात इंडस्ट्री 4 च्या उद्दीष्टांचे पालन करण्यासाठी शक्य तेवढे स्वयंचलित करणे आवश्यक आहे तर आपण पीएलएमची व्याप्ती काय आहे याकडे परत जाऊ तर पीएलएममध्ये त्याच्या लाइफसायकल मधील त्याच्या उत्पादनास हाताळण्यासाठी नऊ घटक आहेत आणि हे त्याचे भिन्न घटक आहेत हे वेगवेगळी घटक उद्दीष्टे आणि मॅट्रिक्स आहेत संस्था आणि व्यवस्थापन उपक्रम लोक उत्पादन डेटा उत्पादन डेटा व्यवस्थापन प्रणाली वेगवेगळ्या पीएलएमचा उपयोग उपकरणे व सुविधा तंत्र आणि पद्धती तर हे सर्व भिन्न नऊ घटक पीएलएममधील एखाद्या उत्पादनाच्या लाइफसायकल मध्ये हाताळावे लागतील तर उद्दीष्टे आणि मॅट्रिक्स पीएलएमचे उद्दीष्टे कंपनीची गुणवत्ता आणि व्यवसाय सुधारणे करणे वेळ कमी करणे आर्थिक कामगिरी सुधारित करणे हे आहेत तर केपीआय हे सामान्यतः कंपन्यांमध्ये की परफॉर्मन्सचे इंडिकेटर म्हणून ओळखले जाते हे मुळात कंपनीत मानले जाणारे काही प्रकारचे मेट्रिक्स आहेत आणि ते विशिष्ट उत्पादनाच्या विकासा मध्ये कर्मचार्यांनी प्राप्त करण्यासाठी लक्ष केले आहे पुढील गोष्ट म्हणजे मुळात संस्था आणि व्यवस्थापन येथे आपण संसाधन व्यवस्थापन पैलूंबद्दल बोलत आहोत आणि भिन्न संसाधनांचे एकूण व्यवस्थापन संसाधन व्यवस्थापन म्हणजे सर्व प्रकारच्या संसाधने सर्व प्रकारच्या संसाधने जसे की उत्पादन पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांसह सर्व प्रकारची संसाधने त्यातील व्यवस्थापनाची बाजूही विचारात घेतली जावी ऍक्टिव्हिटीज बर्याच उत्पादनांशी संबंधित ऍक्टिव्हिटीज आहेत जसे की आयडिया व्यवस्थापन प्रोग्राम व्यवस्थापन नवीन उत्पादन विकास लोक उत्पादनाची प्रगती आणि देखभाल करण्यात गुंतलेले असतात उदाहरणार्थ एक व्यवसाय विश्लेषक एक खर्च लेखापाल तर हे भिन्न पैलू आहेत आणि संपूर्ण उत्पादन लाइफसायकल मध्ये उत्पादन डेटा ही एक मुख्य मालमत्ता आहे म्हणून आपण चुकीचा उत्पादन डेटा दिल्यास उत्पादनास अडचणीचा सामना करावा लागेल तर उत्पादन डेटा म्हणजे आपण एखाद्या प्रकारचा डेटा खोटा देता आपण असे म्हणता की उत्पादन दोषमुक्त आहे परंतु त्या उत्पादनात काही लहान किंवा मोठे दोष आहेत तर हा खोटेपणा करू नये तर मग उत्पादन स्वतःच अपयशी ठरेल आणि त्याला बाजारात अडचणीचा सामना करावा लागेल उत्पादन डेटा व्यवस्थापन प्रणाली हे नाव असे सूचित करते की ते तयार केलेला सर्व डेटा सांभाळते आणि ती प्रणाली संपूर्णपणे प्रॉडक्ट लाइफसायकल सुधारण्यासाठी वापरली जाते तर ती योग्य वेळी योग्य माहिती प्रदान करते इच्छित कामगिरीची पातळी मिळविण्यासाठी पीएलएम एप्लिकेशन्स चा वापर भिन्न गोष्टींचा वापर आवश्यक आहे जे लोकांना भिन्न निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी जबाबदार आहेत ही एप्लिकेशन्स लोकांना विविध उत्पादने तयार करण्यासाठी आणि देखरेखीसाठी समर्थन देतात भिन्न उपकरणाच्या वापराबद्दल बोलणारी उपकरणे आणि सुविधा वेगवेगळ्या सुविधांचा आणि पायाभूत सुविधांचा वापर जे उद्योगात आधीपासूनच विद्यमान आहेत आणि पीएलएमच्या प्रत्येक टप्प्यात आधीपासून नसलेल्या गोष्टी खरेदी करतात तंत्र आणि पद्धती चा वापर उत्पादनाचा प्रगती वेळ किंमत यांच्या स्वरूपाने संपूर्ण लाइफसायकल मध्ये उत्पादन शुद्ध करण्यासाठी केला जातो एक्टिविटी बेस्ड कॉस्टिंग कनकरंट इंजीनियरिंग डिझाईन फोर सस्टेनाबिलिटी लाइफ सायकल असेसमेंट अशी अनेक पद्धती आणि तंत्रे वापरली जाऊ शकतात बिजनेस ड्रायव्हर्स इंडस्ट्री 4 0 च्या उद्दीष्टाचे पालन करण्यासाठी तुम्हाला पीएलएमचा अवलंब करावा लागला तर व्यवसाय चालकांसमोर अनेक नवीन आव्हाने आहेत व्यवसायातील विविध आव्हाने आहेत जसे की छोट्या उत्पादनाच्या लाइफसायकल इंडस्ट्री 4 च्या संदर्भात नवीन उत्पादनांमध्ये आउटसोर्सिंगची वाढ झाली आणि उत्पादनांची रचना जटिल बनली आहे तर इंडस्ट्री 4 0 मध्ये आयआयओटी सिस्टमबद्दल आणि सीपीएस सिस्टमबद्दल विचार करा आपण छोट्या सेन्सर सक्षम डिव्हाइसेस आणि लहान अॅक्ट्यूएटर सक्षम डिव्हाइसबद्दल बोलत आहोत तर ज्या प्रकारे या आयओटी प्रणाली विकसित केल्या जातात ते एक प्रकारची भिन्न उत्पादन लाइफसायकल आहे जी या आयओटी प्रणालींसाठी वापरली जाते तर मूलतः जे घडले ते असे की आयओटी मध्ये उत्पादनाची लाइफ सायकल छोटी झाली आहे आणि मुळात बर्याच गोष्टी आणि घटक आउटसोर्स केले आहे आणि त्यापैकी बरेच वेगवेगळ्या कंपन्यांमधून आणले आहे तर मुळात आयओटी च्या संदर्भात हे आउटसोर्सिंग आणि इनसोर्सिंगमध्ये आहे आणि त्यांचा वापर इंडस्ट्री 4 मध्ये वाढला आहे आणि परिणामी उत्पादनाच्या इमारतीची रचना ही कारण या वेगवेगळ्या आयओटी उत्पादनांमध्ये अनेक भिन्न जटिल घटक आहेत म्हणून उत्पादन रचना देखील जटिल बनली आहे तर पीएलएम ला इंडस्ट्री 4 0 मध्ये ही काही नवीन व्यवसाय आव्हाने आहेत जी लक्षात ठेवावी लागतील वेग वाढवणे मागणी वाढविणे आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे ही एखादा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी इतर आव्हाने आहेत औद्योगिक गरज आजकाल आपण विविध युनिट्स च्या भौतिक अस्तित्वाबद्दल बोलत नाही आहोतव्हर्च्युअल अस्तित्व देखील असू शकते भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या डिझाइन टीम असू शकतात पुरवठा साखळीच मोठ्या प्रमाणात व्हर्च्युअल बनविली गेली आहे आणि या आयओटी प्रणालींचा अवलंब करून हे आणखी वाढविले जाऊ शकते तर वेगवेगळ्या उद्योग घटकांना एकमेकांशी सहयोग लागेल हे आवश्यक आहे तर आजकाल पीएलएममध्ये नेट सेंट्रिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे आणि यामुळे केवळ उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमताच वाढली नाही तर विकासाच्या बाबतीतही हे बरेच गुंतागुंतीचे बनले आहे तर इंडस्ट्री 4 0 साठी हे 10 चरण आहेत जे पीएलएमसाठी वापरले जाऊ शकतात क्रमांक 1 पीएलएमचे डेटा गोळा करणारे शिक्षण शिक्षणाचा घटक खूप महत्वाचा आहे आणि बर्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते परंतु शिक्षण आणि प्रशिक्षण फार महत्वाचे आहे पीएलएम संकल्पनेत व्यवस्थापनाचा सराव पीएलएम रोडमॅप जनरेशन विकास धोरण व्याज दर मोजणी व्यवस्थापन अहवाल तयार करणे कार्यकारी तयारी आणि कार्यकारी निर्णय समर्थन यापैकी प्रत्येकाबद्दल आपल्याला अधिक तपशीलवार माहिती पाहिजे असल्यास त्यापैकी बरेच चांगले समजले आहेत आणि मला वाटते की त्यापैकी बहुतेक आपण केवळ त्यांच्या नावांतून समजू शकता परंतु आपल्याला अधिक तपशीलवारपणे समजून घेण्याची आवश्यकता असल्यास हा स्त्रोत आहे ज्यामुळे आपल्याला अधिक तपशीलवार समजून घेण्यात मदत होऊ शकते तर हे समजण्यासाठी आपण या विशिष्ट साहित्यातून जाऊ शकता तर आपण या लेक्चर च्या शेवटाकडे आलो आहोत तर कॉलॅबोरेशन प्लॅटफॉर्म प्रॉटडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट आयओटीच्या संदर्भात त्याच्या ऑटोमेशन मध्ये सुधारणा आयआयओटी इंडस्ट्री 4 0 हे खूप महत्वाचे आहेत तर याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते परंतु आपल्या दृष्टीकोनातून नसावे आणि म्हणूनच आपण या गोष्टी इंडस्ट्री 4 0 आणि आयआयओटी च्या या विशिष्ट अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत